आपण आपली चर्चा पुन्हा क्लॉकिंग आणि क्लॉक डिस्ट्रीब्यूशन वरती चालू ठेवू तर आता आपण काही संज्ञांचा परिचय करून प्रारंभ करूयामग आपण क्लॉक डिस्ट्रीब्यूशन कडे जाणार आहोत किंवा लेआउट अल्गोरिदम कसे केले जातेहे बघू तर आपण काही संज्ञांचा परिचय देत आहोत ज्या आपण नंतर काही चर्चेमध्ये वापरू तर आपण एक क्लॉक नेटवर्क परिभाषित करू क्लॉक नेट किंवा क्लॉक रोऊटिंग इंस्टंटस n प्लस 1 टर्मिनलसह नेट द्वारे दाखवलेले आहे जेथे S0 नावाचा एक स्रोत आहे आणि तेथे n टर्मिनल आहेत त्यास सिंक म्हणतात तर आकृत्यानुसार हे आसे दिसेल तर माझ्याकडे स्त्रोत S0 आहे आणि तेथे n सिंकस S1 S2 ते Sn आहेत तर मला असे लेआउट करावे लागेल S1 सर्व S1 S2 ते Sn शी जोडावे लागेल हे नेट आहे जे मी S द्वारे दर्शवित आहे हा एक सेट आहे तर एक क्लॉक नेट दिले आहे म्हणून आपण एक क्लॉक रोऊटिंग सोलुशन शोधत आहोत कारण शेवटी क्लॉक स्त्रोत S0 वरून टर्मिनल कनेक्ट करण्यासाठी आपल्याला वायर सेगमेंट्स चा एक सेट वापरावा लागेल हीच समस्या आहे की S0 ला S1 S2 ते Sn शी कनेक्ट करावे लागेल परंतु असे बरेच मार्ग आहेत उदाहरणार्थमी असे म्हणू शकतो की S0ला मी सर्वाशी सरळ रेषांनी कनेक्ट करु शकतो किंवा मी उभ्या आणि आडव्या रेषाखंडांद्वारे कनेक्ट करू शकतो तर मला येथे पोहोचायचे असा हे अंतिम समाधान आहे आणि मी याला क्लॉक रोऊटिंग सोल्यूशन म्हणून विचार करतो तर क्लॉक रोऊटिंग सोल्यूशन प्रत्यक्षात वायर सेगमेंट्स चा सेट आहे जो आपल्याला कनेक्शन बनविण्यास अनुमती देईल आता या क्लॉक रोऊटिंग सोल्यूशन मध्ये आपण 2 भिन्न समस्या चा विचार करू शकता एकास टोपोलॉजी म्हणून संबोधले जाते तर दुसर्यास जिओमेट्रिक एम्बेडिंग म्हणून संबोधले जाते मी तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करतो तर मी बोललो कि टोपोलॉजी म्हणजे एक प्रकारचे क्लॉक ट्री आहे तरक्लॉक ट्री सारखी दिसणारी माझी टोपोलॉजी असेल जसे की प्रत्येक ड्राइव्हर 2 इतर ड्राइव्हर्स किंवा 4 इतर ड्राइव्हर्स चालवत आहेत जे मी बोलत असलेली टोपोलॉजी असेल एकदा माझ्याकडे टोपोलॉजी झाल्यावर मी प्रत्यक्षपणे माझे भौतिक क्लॉक टर्मिनल सिंक जिओमेट्रिक एम्बेडिंग असलेल्या या ट्री च्या काही लीड नोड शी जोडावे लागेल तर भौमितिकदृष्ट्या मी हे कोठे ठेवेन ट्री सामान्य आहे आणि क्लॉक टर्मिनलच्या अचूक स्थानावर अवलंबून जिओमेट्रिक एम्बेडिंग अधिक विशिष्ट आहे म्हणून जेव्हा मी क्लॉक ट्री टोपोलॉजी म्हणतो हे मुळांच्या बायनरी ट्री चे आहे ज्यामध्ये n लव्हस सिंक च्या सेट शी संबंधित आहेतआणि इंटर्नल नोड्स ज्याप्रमाणे मी म्हटले होते त्याप्रमाणे हॉरिझंटल आणि व्हर्टिकल रेषाखंडांनी जोडणे आवश्यक आहे तर ते स्टेनर ट्री सारखे असेल म्हणून ट्री च्या सर्व इंटर्नल नोड्स ला स्टीनर पॉइंट्स म्हणून संबोधले जाईल आणि त्यांना जोडले जावे फक्त आकृती नुसार मी वर्णन करून संगतो समजा माझ्याकडे क्लॉक रोऊटिंग प्रॉब्लेम आहेसमजा ही एक छोटी चिप आहे तर मी दाखवत असलेली ही टर्मिनल आहेत जी S1S2S3S4S5S6 ला कनेक्ट करावी लागतील आणि समजा माझे क्लॉकस्त्रोत कुठेतरी S0 च्या मध्यभागी आहे हे S0 आहे आणि उर्वरित क्लॉक सिंक आहेत हा माझा क्लॉक रोऊटिंग प्रॉब्लेम आहे आता पहिली गोष्ट म्हणजे आपण फक्त टोपोलॉजीवर पोहोचलो आहोत असे आपण म्हणत आहोत की आपल्याकडे असे टोपोलॉजी आहे जसे की S0 2 इंटरमीडिएट नोड्सला जोडले जाईल आता या प्रत्येक इंटरमीडिएट नोड्स ड्रायव्हर्सचा संदर्भ घेऊ शकतात हे U1 आणि U2 ड्रायव्हर असू शकतात म्हणून U1 हा S1 S2 ला थेट ड्राईव्ह करू शकतो हे U2 आणखी 2 ड्राइव्हर्स U3 U4 ला ड्राईव्ह करू शकतात आणि त्यापैकी प्रत्येकजण ड्राइव्हर्स 2 ला ड्राईव्ह करू शकतात तर या टोपोलॉजी मध्ये एक गोष्ट आपण गृहित धरत आहोत की प्रत्येक नोड जास्तीत जास्त 2 अन्य नोड्स पर्यंत ड्राईव्ह करीत आहे म्हणून जेव्हा आपण बफर डिझाईन करतो तेव्हा बफर डिझाइन असेच असेल तर ते जास्तीत जास्त 2 अन्य सिग्नल लाइन ड्राईव्ह करीत आहे तर फॅन आउट दोन असेल तर बफर आकाराने लहान असतील आता या कनेक्शन टोपोलॉजी मध्ये हे कनेक्शन टोपोलॉजी आपल्या वास्तविक प्रॉब्लेम वर एम्बइडिंग करत असेल म्हणूनच मी जे बोलत होतो त्याप्रमाणेच हे एम्बइडिंग करण्याचे हे एक संभाव्य समाधान आहे हे असे पॉईंटस आहेत जे आधीपासून तेथे होते आणि हेच कनेक्शन टोपोलॉजी आहे जे आपल्याला हवे आहे आणि हे इंटरकॉंनेकशन आहे जे आपण साध्य करणार आहोत याला S0 ते U1 नंतर S1 S2 म्हणा तर मी हे असे दर्शवित आहेहा नोड कदाचित 1 आहे आणि हा S0 असेल आणि हे S1 आणि S2 ला जोडेल नंतर U2 U3 आणि U4 वर जाईल समजा हा U2 आहे हे येथे U3 आणि U4 वर जाते U3 हा S3 आणि S4 S5 आणि S6 वर जातो तर येथे आपण पहात असलेले एम्बेडिंगमध्ये आपल्याला केवळ अचूक कनेक्शनच मिळणार नाही परंतु या ठिकाणी बफर देखील ठेवावा लागेल ते स्थान U1 U2 U3 U4 हे आहे जे बफरचे स्थान तसेच त्याचप्रमाणे दर्शविते आणि ही इंटरकनेक्शन लाइनची जोमेटरी आहे आपल्याला क्लॉक स्केव आधीपासूनच माहित असेल तर हा क्लॉक सिग्नल च्या आगमनाच्या वेळे मधला अधिकतम फरक आहे मी म्हणत आहे की माझ्याकडे एक क्लॉक चा स्त्रोत S0 आहे म्हणून माझ्याकडे बरेच सिंक S1 S2 आहेत साधारणत Si ते n सिंकस आहेत तर स्त्रोत आणि सिंक दरम्यान डीले ज्याला मी t S0 Si म्हणून संदर्भित करतो मी या डीलेची सर्व S0 आणि Si जोड्या S0 S1 S0 S2 S0 S3 आणि यासारखी गणना केल्यास आणि त्यापैकी अधिकतम फरक घेतल्यास अधिकतम स्केव मिळेलबरोबर तर गणितानुसार आपण हे असे व्यक्त करीत आहोत की एकूण स्केव हे त्यांच्यामधील अधिकतम फरक असेल तर i आणि j च्या कोणत्याही जोडी दरम्यान होणार्या डीले मधला अधिकतम फरक काय आहे तर S0 आणि Si S0 आणि Sj दरम्यानचा डीले त्यांचा फरक सर्व Si Sj जोड्यांमध्ये अधिकतम असा आहे जो माझ्या अधिकतम क्लॉक मधील स्केव म्हणून परिभाषित केला जाईल आता आपण 2 शब्दावली लोकल स्केव आणि ग्लोबल स्केव परिभाषित करूया आपण ज्या गोष्टींबद्दल बोलत आहोत त्या पहा क्लॉक सिग्नल जे चिपच्या सर्व भागांवर जाईल समजा माझ्याकडे एक चिप आहे समजा येथे काही क्लॉक टर्मिनल आहेत हे क्लॉक टर्मिनल पहा काही फ्लिप फ्लॉप किंवा काही स्टोरेज घटकांचा संदर्भ घेतात आता हे समजू या की मी येथे दर्शविलेले 5 डॉट्स आहेत ते काही स्टोरेज सेल्सशी आपापसात जोडलेले आहेत हे 4 स्टोरेज सेल्सचा संदर्भ घेतात जे पुन्हा एकमेकांना जोडलेले असतात तर मला म्हणायचे आहे की योग्य ऑपरेशनसाठी आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक झोनमध्ये फ्लिप फ्लॉप एकमेकांवर अवलंबून असतात त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात स्केव नसावे त्याचप्रमाणे या झोनमध्ये हा स्केव मर्यादित ठेवावा लागेल परंतु आपण येथे एक पॉईंट् घेतल्यास ते 2 स्टोरेज घटकांशी संबंधित असतात परंतु ते थेट कनेक्ट केलेले नाहीत तर जरी या 2 पॉईंट्समुळे आपणास आपल्या सर्किट ऑपरेशन वर परिणाम होणार नाही परंतु त्यामध्ये बराच प्रमाणात स्केव असेल तर आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सैद्धांतिकदृष्ट्या स्क्यू ही एक चांगली गोष्ट नाही परंतु सर्व स्क्यू तितकेसे महत्त्वपूर्ण नसतील एक पाइपलाइन स्टोरेज शी संबंधित असलेल्या सर्किटच्या काही स्थानिक क्षेत्राशी संबंधित स्क्यूज त्या टप्प्यांमधील एकत्रित सर्किट सह आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असले पाहिजेत परंतु एक पाइपलाइन आणि दुसरी पाइपलाइन यांच्यापैकी कोणीतरी असेल तर त्यांचे काही महत्त्वाचा स्क्यूज असू शकते त्यापैकी ही एक समस्या होणार नाही म्हणून लोकल स्केव आपण अशा प्रकारे परिभाषित करतो हे क्लॉक च्या आगमनाच्या वेळेतील अधिकतम फरक आहे लोकलली म्हणजे संबंधित सिंकच्या सेटच्या क्लॉक पिनवर संबंधित सिंक म्हणजे स्टोरेज सेल्स काही प्रमाणात एकमेकांना जोडलेले असतात तर सामान्यतः लोकल स्केव सिंकशी संबंधित असतात जे काही मर्यादित अंतरावर असतात जसे मी म्हटल्याप्रमाणे स्टोरेज घटक जे डिरेक्टड सिग्नल पाथने जोडलेले आहेत डिरेक्टड सिग्नल पाथ म्हणजे काय आहे तर फ्लिप फ्लॉपचे आउटपुट काही एकत्रित सर्किटद्वारे फ्लिप फ्लॉपच्या इनपुटवर जाते ज्यास डिरेक्टड सिग्नल पाथ म्हटले जातेबरोबर तर हा लोकल स्केव आहे तर जर तुम्ही आता ग्लोबल स्क्यू कडे पाहिले तर ग्लोबल म्हणजे मी त्याकडे चिप म्हणून पहात आहे आगमनाच्या वेळेतील अधिकतम फरक कोणत्याही 2 सिंकच्या अनुरुप आहे ते संबंधित असू शकतात किंवा त्यांचा संबंध नसेल तर येथे संपूर्ण क्लॉक डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या संदर्भात आपण सर्वात लहान आणि सर्वात लांब स्त्रोत सिंक मार्गांमधील फरक पहात आहोत म्हणून जेव्हा आपण एखाद्या स्क्यूचा संदर्भ देता तेव्हा आपण प्रत्यक्षात ग्लोबल स्क्यू म्हणून विचार करतो परंतु व्यावहारिक समस्येसाठी लोकल स्केव आपल्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण असू शकते कारण उत्कृष्ट कामगिरीसाठी आपल्याला स्क्यू कमी करणे आवश्यक नाही आपण लोकल घटकांवर लक्ष केंद्रित करू शकता आणि फक्त त्या लोकल घटकांवर स्क्यू ची मर्यादा ठेवता येईल तर क्लॉक स्क्यू क्लॉक ट्री रोऊटिंग साठी काही शब्दावली म्हणून आपण 0 स्क्यू ट्री तयार करण्याचा प्रयत्न करतो जसे की जेव्हा मी म्हणतो की एखाद्या स्रोतातून मी एक प्रकारचे ट्री तयार करतो तेव्हा मी बफर दर्शवित नाहीपरंतु येथे बफर देखील असतील तर आपण 4 सिंकसह एक लहान उदाहरण घेऊ जेव्हा मी असे म्हणतो की हे झेरो स्क्यूड ट्री ZST आहे याचा अर्थ असा आहे की S0 पासून प्रत्येक S1 S2 S3S4 मधील डीले सर्व काही समान आहेत आपण समजू शकता की ही एक आदर्श परिस्थिती आहे आपण डीले समान करण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु प्रत्यक्षात भिन्नतेमुळे पॅरामीटर आणि पॅरासिटीक्स मधील भिन्नतांमध्ये डीले योग्य होण्यामध्ये थोडे फरक असेल परंतु आपल्याला वायर समान बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करता येतील किंवा आपण पॅरासिटीक्स R आणि C यांचा विचार करू शकतो तर आपण आपल्या वायरची लांबी समान ठेवणे हा मुख्य पॅरामीटर नाही तर RC डीले समीकरण जे त्या दृष्टीने अधिक अचूक असू शकते आपण त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो तर जर तुम्ही ते करण्यास सक्षम असाल तर तुम्हाला 0 स्क्यू ट्री म्हणून संदर्भित काहीतरी मिळेल परंतु मी म्हटल्याप्रमाणे 0 स्क्यू ट्री मोजणे हे सोपे नाही हे अवघड आहे आणि फॅब्रिकेशन दरम्यान पॅरामीटरमध्ये काही फरक पडल्यास वास्तविक ट्रीच्या डिझाइनमध्ये ही 0 स्क्यूचि वैशिष्ट्ये विचलित होऊ शकतात बरोबर तर व्यावहारिकरित्या आपल्याला सामान्यतः नेमक्या 0 स्क्यू नसतो तर बाउंडड स्क्यू असतो आपल्याकडे क्लॉक ट्री असू द्या जिथे स्क्यू काही अधिकतम मर्यादांपर्यंत मर्यादित आहे तसेच आपण नंतर पाहूया की बॅकएंड डिझाईन दरम्यान आपल्याकडे साइनऑफ नावाची प्रक्रिया असते म्हणजे आपण सर्व टाईमिंग डीले सर्किटमधील संबंधित वेळेच्या डीलेचे विश्लेषण करतो आणि सर्व काही क्रमाने असल्यास जास्तीत जास्त डीले विशिष्ट मर्यादेमध्ये असतो तर हे बाउंडड स्क्यू मॉडेल केवळ अंतिम साइनऑफसाठीच नव्हे तर ट्री ची लांबी कमी करण्यात मदत करणार्या दरम्यानच्या स्टेप्स मध्ये देखील मदत करते कारण आपण क्लॉक ट्री अचूक 0 स्क्यू बनवताना पहात आहात कदाचित आपल्याला काही ट्रीची लांबी वाढवावी लागेल हे असेच होऊ शकते आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊ या तर 1 पॉईंट पासून आपण पॉईंट S1 कडे एक लाइन रेखांकन करीत आहात आणि दुसर्या लाइनला पॉईंट S2 कडे रेखांकित करीत आहात जरी लांबी समान असल्यासारखे दिसत आहे परंतु काही पॅरासिटीक्स रेजिस्टन्स आणि कॅपेसिटन्स प्रभाव योग्य असू शकतात आणि हे दोन्ही परिसंवाद समान असू शकत नाहीत कारण ते त्या लाइनवर अवलंबून आहे जी त्या रेषांच्या समांतर चालू आहे वेगवेगळ्या स्तरांवर समान इतर अनेक घटक तेथे आहेत तरवायर ची लांबी समान असली तरीही कॅपेसिटिव्ह आणि रेसिस्टिव्ह प्रभाव भिन्न असू शकतात तर हे असे होऊ शकते की दुसर्या लाइनचा डिले या लाइनचा डिले डेल्टा 1 आणि ही लाइन डेल्टा 2 आहे तसे होऊ शकते डेल्टा 1 डेल्टा 2 पेक्षा मोठे आहे तर समान हेतूसाठी कधीकधी आपल्याला स्नॅकिंग सारखा प्रकार करावा लागेल ही एक संज्ञा आहे जी वापरली जाते याचा अर्थ असा आहे की हि वायर वापरण्याऐवजी आपण कदाचित अशी वायर ठेवणार आहोत या वायरची लांबी जास्त करा तर 2 डिले शी जुळण्यासाठी डेल्टा 1 आणि डेल्टा 2 जवळजवळ समान करण्याचा प्रयत्न करा म्हणूनच येथे बाउंडड स्क्यू असलेल्या समस्येस कधीकधी बीएसटी बाउंडड स्क्यू ट्री प्रॉब्लेम आणि उपयुक्त स्क्यू असे म्हटले जाते कारण जसे मी म्हणालो होतो की आपण आरबीटरी पॉईंट्स च्या स्क्यू बद्दल बोललो होतो की ते ग्लोबल स्केव आहे परंतु प्रत्यक्षात लोकल स्केव अधिक महत्वाचे आहे तर जर आपण लोकल स्केव हाताळू आणि त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करू शकलात तर हे कदाचित आपल्यास तोडगा देईल जिथे आपण अत्यंत उच्च क्लॉक फ्रिक्वेन्सी सह एक सर्किट चालवू शकाल ग्लोबल स्केव त्या दृष्टीने तितका महत्त्वाचा असू शकत नाही आता आधुनिक क्लॉक ट्री बद्दल अधिक माहिती पाहू यासाठी कोणत्या मूलभूत स्टेप्स पार पाडल्या जातात आणि काही सुचविलेल्या स्टेप्स आहे काही महत्त्वपूर्ण अल्गोरिदम या प्रक्रियेत वापरले जातात जे आपण पाहूया तर आधुनिक क्लॉक ट्री च्या स्पष्टीकरणासाठी 2 मुख्य आवश्यकता आहेत पहिली आवश्यकता अर्थातच तुलनेने सोपी आहे आणि आपण याकडे काही तपशील वार पणे पहात आहोत की ट्री कशी तयार करू शकतो जिथे हा स्क्यू 0 किंवा मर्यादित आहे आणि वारीअशन असतानी आपण हे बफर ने कसे नियंत्रित करू शकतो तर प्रत्येक स्क्विन्शियल ब्लॉकवर सिग्नल देताना क्लॉक ट्री ला कमी स्क्यू असावा ही मुख्य आवश्यकता आहे म्हणून आपण क्लॉक ट्री ची रचना करण्याच्या विविध मार्गांकडे पाहत आहोत जसे की स्क्यू हा 0 किंवा 0 च्या खूप जवळ ठेवणे म्हणून जेव्हा आपण क्लॉक ट्री च्या संश्लेषणाबद्दल बोलतो तर ते 2 टप्प्यात केले जाते तर आपण सुरुवातीची ट्री बनवतो तर एकतर आपण सिंकच्या ठिकाणांचा विचार न करता ट्री बनवतो हे एक अतिशय सामान्य ट्री आहे जे सिंकच्या ठिकाणी स्वतंत्र नसलेल्या डिझाईन्सना लागू आहे दुसरा पर्याय कदाचित आपण सिंक लोकेशन टोपोलॉजी आणि एम्बेडिंग या दोन्ही गोष्टी विचारात घेत आहोत तिसरा आपण त्यांना 2 स्वतंत्र स्टेप्स मानू आपण असे गृहीत धरतो की क्लॉक ट्री आधीच तयार केले गेले आहे आता आपण एम्बेडिंग बद्दल बोलत आहोत त्या ग्रीड स्ट्रक्चर प्रमाणेच मी तुम्हाला याबद्दल सांगितले की मी प्रथम एक क्लॉक ट्री बनवितो नंतर माझ्याकडे मेश किंवा ग्रीड आहे क्लॉक ट्री मेश चालवत आहे आणि एम्बेडिंग म्हणजे मला ग्रीड टॅप करायचा आहे माझे क्लॉक सिग्नल योग्य होण्यासाठी योग्य पॉईंट्स घ्यावे लागतील म्हणून जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपण क्लॉक बफर घालू शकता आणि आपण अनेक स्क्यू ऑप्टिमायझेशन करू शकता जसे की आम्ही तुम्हाला सांगितले त्या स्नॅकिंग उदाहरणाप्रमाणे आपल्याला इतरांशी जुळण्यासाठी आपल्याला आणखी एक वायर बनवावी लागेल तर आता आपण काही क्लॉक रोऊटिंग अल्गोरिदम पाहू या ज्याचा उपयोग सराव मध्ये केला जातो तर या क्लॉक रोऊटिंग अल्गोरिदम मागील मुख्य हेतू म्हणजे हे स्क्यू कमी करणे ज्याचा अर्थ असा आहे की माझे क्लॉक सिग्नल कसे वितरित करावे जेणेकरून क्लॉक च्या स्त्रोतापासून सिंक पर्यंत मी कसे हे सुनिश्चित करू शकतो की माझ्या इंटर कनेक्शनसची लांबी सर्व समान आहे प्रथम मी फक्त इंटर कनेक्शनन लांबीचा विचार करेल परंतु नंतर आपण हे पाहू की केवळ इंटर कनेक्शनची लांबीच नाही तर आपण पॅरासिटिकस गणना देखील करू शकतो आपण वास्तविक अंतर मोजू शकतो किंवा अंतराचा अंदाज घेऊ शकतो आणि आपण वास्तविक डिले चा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू शकतो आपण अंतर आणि पॅरासिटिकसवर आधारित डिले चा अंदाज लावू शकतो आणि आपण डिले संतुलित करण्याचा प्रयत्न करू शकतो बरोबर तर पहिल्या दोन अल्गोरिदमसह प्रारंभ करण्यासाठी आपण याबद्दल बोललो की ते फक्त अंतराकडे पहात आहेत ते समान करण्यासाठी किंवा अंतराशी जुळवण्याचा प्रयत्न करतील बरोबर तर आपण बर्याच अल्गोरिदमांबद्दल बोलत आहोत त्यापैकी पहिले 4 अल्गोरिदमां लांबी कमी करण्याचा प्रयत्न करतात अर्थात शेवटचा एक ते डिले अधिक अचूक अंदाज घेऊन वास्तविक 0 क्लॉक स्क्यू कडे पाहतात तर हे आपण एकेक करून बघू आपण ज्या प्रथम अल्गोरिदमकडे पाहिले त्यास एच ट्री आधारित अल्गोरिदम असे म्हटले जाते पहा एच ट्री आधारित अल्गोरिदम हे नाव इंग्रजी वर्णमालेतील H अक्षरातून येते तर क्लॉक रोऊटिंग H अक्षरा सारखे दिसतात आणि अशा प्रकारे घडते समजा माझ्याकडे यासारखे H आहे ज्याचा मी उल्लेख करीत आहे हे एका ट्री सारखे आहे उदाहरणार्थ मी माझे क्लॉक फीड करतो आणि माझे क्लॉक या 4 ठिकाणी मिळते तर हा H तर्कसंगतपणे बोलणे म्हणजे 4 चाईल्ड नोड्स असलेल्या ट्री सारखे आहे या प्रत्येक टर्मिनल पॉईंट्स नंतर आपल्याकडे यासारखे छोटे H असू शकते तर त्या प्रत्येकाकडून तुम्हाला आणखी 4 पॉईंट्स मिळतील तर त्या प्रत्येकाकडून तुम्हाला 4 चाइल्ड नोड्स वगैरे मिळतील तर आपला क्लॉक ट्री यासारखा दिसेल याला बायनरी ट्री म्हणू शकत नाही पण 4 अॅरी ट्री म्हणू शकतो याचा अर्थ प्रत्येक व्हर्टेक्स ला 4 चाईल्ड नोड्स आहेत आणि 1 कॉन्संट्रेइंट् अशी आहे की आपण विविध लेवल मध्ये जाताना समजा ही आपली लेवल 1 आहे ही लेवल 2 नंतर लेवल 3 आपण जाल म्हणून माझ्याकडे लेवल वर आपण 4 ची पॉवर i नोड्सची तपासणी करू शकता प्रथम लेवल ला 4 नोड्स आहेत 4 ची पॉवर 1 दुसरे लेवल ला 16 नोड्स आहेत4 ची पॉवर 2 तिसऱ्या लेवल वर 64 नोड्स असतील 4 ची पॉवर 3 आणि याप्रमाणे तर अशा प्रकारचे क्लॉक नेटवर्क आपण केवळ अशा घटनांसाठी तयार करू शकता जिथे मी 4 ची पॉवर i नोड्स पर्यंत असेल परंतु तेथे काही फायदे आहेत जे आपण पाहुया स्लाईड्सवर परत येऊ तर या दृष्टिकोनातून आपण पाहु शकतो की क्लॉक च्या स्त्रोतापासून प्रत्येक टर्मिनल पॉईंटस किंवा सिंक त्यामध्ये जयोमेट्रिक डिस्टन्स समान दिलेली आहे अशा प्रकारचा दृष्टिकोन वापरला जाऊ शकतो जिथे आपल्याला मोठ्या संख्येने क्लॉक टर्मिनल आवश्यक असतात आणि ते सर्व नियमितपणे चिप वर व्यवस्थित केले जातात जसे की गेट अॅरे किंवा एफपीजीए मध्ये परंतु आपण हे 2 लेव्हलसाठी वापरू शकता जसे मी म्हणालो होतो तुमच्याकडे एक क्लॉक ट्री आहे जे ग्रीड किंवा मेश बनवते तुमच्याकडे पहिल्या लेव्हलचे ट्री असू शकते तर हे नियमितपणे क्लॉक ना फीड करते जे ग्रीड शी जोडले जाईल जे एक मार्ग देखील आहे तर याचा उपयोग विविध प्रदेशांमध्ये किंवा झोनमध्ये सिग्नल नेण्यासाठी देखील केला जाऊ शकतो तर भूमितीच्या दृष्टीकोनातून या H आकारांकडे पाहू तर येथे ग्रीड लाईन्स दर्शविल्या आहेत H मध्यबिंदू टर्मिनल पॉईंट्स असेच ठेवू या नंतर या पॉईंट् पासून टर्मिनल पॉईंट्स पर्यंतचे अंतर तपासू शकता 1 2 3 4567 आणि मध्यबिंदू पाहिला तर ते 4 - 1 2 3 4 तर मध्यभागी किंवा या प्रवेश पॉईंट् पासून या प्रत्येक नोडचे अंतर 7 असेल तर जर आपण हे H दुसर्या लेवल पर्यंत तयार केले आणि जर आपण अंतराची गणना केली तर त्याचप्रमाणे अंतर 19 असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 15 16 17 18 19 अशा प्रमाणे म्हणूनच आपण वरच्या दिशेने जाताना हे पाहू शकता की आपल्याला अशी रचना मिळेल जिथे टर्मिनल नियमितपणे असतात आणि सर्व चिपवर पसरतात तर कोणत्याही परिस्थितीत जिथे आपल्याला क्लॉकवर नियमितपणे वितरित करण्यासाठी क्लॉक टर्मिनल आवश्यक असतील तेथे आपण ही पद्धत किंवा हे तत्व वापरू शकता आता आपण आणखी एक गोष्ट देखील तपासू शकता की हे कनेक्शन किंवा रोऊटिंग असे आहे की सर्व वायर समान मेटल लेयरवर जोडलेले आहेत आपल्याला 2 लेयरमधून हॉरिझंटल पासून व्हर्टिकल हॉरिझंटल दिशेने जाण्याची आवश्यकता नाही हा पूर्णपणे प्लानर मार्ग आहे आपण एकाच प्लेन मध्ये घेत असलेले संपूर्ण कनेक्शन आणि आपण स्त्रोतापासून प्रत्येक सिंक पर्यंत समान अंतराची हमी देत आहात H ट्री साठी हा एक मोठा फायदा आहे तर आपण येथे काय हमी देता अंतराच्या दृष्टिकोनातून अचूक 0 स्क्यू येथे आम्ही सध्याच्या काळात पॅरासिटिकस आणि RC कडे दुर्लक्ष करीत आहोत ट्री च्या सममितीमुळे वायरच्या लांबीसंदर्भात अचूक 0 स्क्यू परंतु मी म्हटल्याप्रमाणे हे H ट्री संपूर्ण क्लॉक वितरणासाठी वापरली जात नाही हे उच्च स्तरीय क्लॉक वितरणासाठी वापरले जाते वरच्या पातळीवर हे H ट्री त्या ग्रीड स्ट्रक्चरला फीड करू शकते आणि ग्रिड दुसर्या लेव्हलमध्ये सर्किटच्या इतर पॉईंट् किंवा इतर पिनला फीड देऊ शकतो आता जर लेअर मध्ये अडथळे असतील तर H ट्रीची रचना खराब होईल म्हणूनच मी असे म्हणालो की जेव्हा जेव्हा तुम्ही क्लॉक ट्री घालता तेव्हा वेगळ्या मेटल लेयर वर थांबावे लागते जेथे अडथळे नसतात आपण आपल्या इच्छेनुसार लाइन्स घालू शकता आपणास हे देखील माहित आहे की जर सिंकची ठिकाणे आणि कॅपॅसिटन्सस वेगळी असेल तर H ट्रीचे डिझाइन वेगळे असेल कारण येथे आपण फक्त 0 अंतराच्या संदर्भात 0 स्क्यू म्हणत आहात आता आपण आणखी एक गोष्ट पाहिली तर समजा तुमच्याकडे H आहे तर हे एक H ट्री आहे हे 4 पॉईंट्स जोडत होते आणि समजा हा पॉईंट् ज्या पॉईंट् कडून आहे तो मध्य पॉईंट् आहे आता मी म्हणत आहे कारण आपण सर्व जोडणी एकाच लेयर वर टाकत आहोत म्हणून मला फक्त हॉरिझंटल आणि व्हर्टिकल पर्यंत असलेल्या वायरना सक्ती करायची नाही म्हणून मला हवे असल्यास मी तिरपे देखील चालवू शकतो तर येथे तुम्ही पाहु शकता की माझी मुख्य आवश्यकता 1 2 3 आणि 4 पॉईंट्स ना जोडणे आहे म्हणून मी या वायर लांब करीत आहे मी त्यांना अशा सरळ रेषांनी का कनेक्ट करीत नाही ते स्पष्टपणे दिसतील हे लहान करा कारण हे a आहे आणि जर हे b आहे तर पायथोरॉस प्रमेय प्रमाणे हे b स्क्वेअर चौरसचे वर्गमूल असेल हे छोटे असेल तर जर मला छोट्या कनेक्शनची इच्छा असेल तर मी त्यास H ऐवजी X बनवू शकतो तरआपण पुढच्या वैकल्पिक अल्गोरिदमबघूया याला एक्स ट्री असे म्हणतात H प्रकाराच्या संरचनेऐवजी आपण X प्रकारची रचना वापरत आहोत तर मी एक मोठा X वापरतो आणि प्रत्येक टर्मिनल पॉईंट्ससह मी लहान X वापरतो त्यापैकी प्रत्येकाकडून मी अगदी त्यासारखे छोटे X वापरत आहे बरोबर तेव्हा आपण आहेत वायर लेआउट करण्याची अनुमती आहे असे गृहीत धरून आहेत नॉन हॉरिझंटल व व्हर्टीकल नॉन व्हर्टीकल देखील म्हणून पहिल्या दृष्टीक्षेपात आपण असे म्हणू शकता की हे चांगले दिसते आहे वायरची लांबी लहान आहे पण तिथेही एक समस्या आहे जसे की आपण H ट्री मध्ये पाहिले आहे वायर नियमितपणे सिमेट्रिकल होत्या परंतु आता आपण येथे या लाइन आणि या छोट्या लाइन च्या दरम्यान पाहता वायर समांतर चालू आहेत म्हणून त्यांच्यात अधिक क्षमता असेल परंतु या वायरच्या दरम्यान आणि ही वायर तेथे कमी क्षमतेची असेल ती खूपच दूर आहेत तर तिरकस प्रकारच्या कनेक्शनमुळे एकमेकांच्या जवळ चालू असलेल्या वायर दरम्यानचे कॅपेसिटन्स X च्या 1 सेगमेंट ते दुसर्या सेगमेंट मध्ये भिन्न असू शकतात तर त्या अर्थाने ते फक्त 0 स्क्यूच ठरणार नाही जर आपण R आणि C च्या संदर्भात पॅरासिटिकस विचारात घेत असाल तर ही एक कमतरता स्पष्टपणे आहे त्यापेक्षा चांगली आहे परंतु वायर जवळ असल्याने क्रॉस टॉक होऊ शकते तर H ट्री प्रमाणेच H ट्री आपण विशेष प्रकारच्या टॉप लेवल ट्री ची रचना करण्यासाठी करू शकतोहि ट्री पुढच्या लेव्हलला फीडिंग करण्यासाठी वापरू शकतो तर हा H आणि X आणि 2 पर्यायी मार्ग जे सामान्यत चिपच्या वेगवेगळ्या भागात वितरित करण्यापूर्वी फर्स्ट लेवल क्लॉक ट्री तयार करतात तर यासह आपण या लेक्चर क्रमांक 29 च्या शेवटी पोहोचलो आहोत म्हणून आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये क्लॉक ट्री रोऊटिंग करण्याच्या इतर पद्धती सुरू ठेवू